आपण बघितले आहे की फंक्शनची व्याख्या करताना सेट केलेल्या आर्ग्युमेंट साठी व्हॅल्यूज बदलून फंक्शन्स ला प्रदान केली जातात आणि हे एक प्रभावी असाइनमेंट सारखेच आहे तर जेव्हा आपण म्हणतो power x n आणि जेव्हा आपण त्यांना 3 आणि 5 व्हॅल्यूज देतोतेव्हा आपण x बरोबर 3 आणि n बरोबर 5 असे नेमून देतो ती खरोखर तिथे नसते पण तरी देखील असेच आहे हा कोड या नेमून दिलेल्या व्हॅल्यूज च्या अगोदर तिथे कार्यान्वित केला आहे आणि नक्कीच याला फंक्शन म्हणण्याचा फायदा असा की आपल्याला x आणि n फंक्शनच्या परीभाषेमध्ये निर्दिष्ट करण्याची गरज नसते ते कॉल करून बोलावले जाते म्हणून x आणि n च्या वेगळ्या व्हॅल्यूज साठी आपण अशाच सारखा कोड कार्यन्वित करू शकतो पहिली गोष्ट अशी की पायथोन ने आपल्याला असे परिवर्तन करण्याची मुभा दिली आहे जसे क्रमाने नाही गेले तरी चालेल असे नाही की पहिले x आहे आणि दुसरे n आपण असे करू शकतो जर तुम्हाला क्रम आठवत नसेल पण आपल्याला व्हॅल्यूज माहित आहे त्यांना दिली गेलेली नावे आर्ग्युमेंट चे नाव वापरून आपण प्रत्यक्षात कॉल करू शकतो म्हणून आपण ही गोष्ट उलट देखील करू शकतो आणि पावरला कॉल करू शकतो आणि मला माहिती आहे की x ही बॉटम व्हॅल्यू मला माहित आहे की हे x to the power n आहे पण मला हे नाही माहित की x पहिले आला किंवा n पहिले आला मी असे म्हणू शकतो चला आपण सुरक्षित खेळूया आणि म्हणूया n चा पावर बरोबर 5 x बरोबर 4 आणि हे आर्ग्युमेंटच्या नावानुसार व्हॅल्यू योग्यरीत्या जोडेल आणि जागेनुसार नाही पायथोन चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे असे की ते काही आर्ग्युमेंट सोडण्याची परवानगी देते आणि त्यामध्ये स्पष्टपणे डीफॉल्ट व्हॅल्यूज असतात परत आठवा की आपण या प्रकारचे रूपांतरण फंक्शन int of s निश्चित केले होते जे की स्ट्रिंग घेईल आणि त्याला इन्टिजर दर्शवायचा प्रयत्न करेल जर s हा इन्टिजर चे वैध प्रतिनिधीत्व करत असेल म्हणून आपण असे म्हणू शकतो जर आपण "76" त्याला स्ट्रिंग म्हणून दिले इंट त्याला संख्या 76 मध्ये परिवर्तित करेल दुसरीकडेआपण त्याला "A5" सारखी स्ट्रिंग दिली कारण A वैध संख्या नसल्यामुळे "A5" प्रत्यक्षात त्रुटी निर्माण करेल आता असा निष्कर्ष काढला आहे की इंट म्हणजे प्रत्यक्षात एका आर्ग्युमेंट चे कार्य नसून दोन आर्ग्युमेंट चे कार्य आहे आणि दुसरा आर्ग्युमेंट बेस आहे म्हणून आपण त्याला स्ट्रिंग देऊया आणि त्याला संख्येमध्ये बेस b असे परिवर्तित करूया आणि आपण जर b प्रदान नाही केला तर b ची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 10 घेतली जाईल म्हणून पूर्वीच्या इंट परिवर्तनात काय व्हायचे की हे जणू असे आहे आपण असे म्हणणारइंट "76" सोबत बेस 10 पण जरी आपण 10 प्रदान केला नसला पायथोन मध्ये अशी यंत्रणा आहे की ती प्रदान केली नसलेली व्हॅल्यू देखील घेते आणि त्याऐवजी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 10 असे घेते आता जर आपण त्यास व्हॅल्यू दिली तर उदाहरणार्थ आपण "A5" देखील बनवू शकतो जर तुमच्याकडे बेस 16 आहे जर तुम्ही शाळेमध्ये कधी बेस 16 शिकले आहे तुम्हाला माहिती असेल की तुमच्याकडे 0 ते 9 पर्यंत संख्या आहे पण बेस 16 ची संख्या 15 पंधरा पर्यंत आहे म्हणून 9 च्या पलिकडील संख्या स्वाभाविकपणे A B C D E F चा वापर करून लिहिली जाईल तरA कॉरस्पॉंड्स टु बेस 10 मधील 10 या संख्येचा आपण विचार करू तर जर तुम्ही बेस 16 मध्ये "A5" लिहिता तर हे सोळावे स्थान आहे आणि हे पण एक स्थान आहे म्हणून आपल्याजवळ 16 पट 10 कारण A हा 10 आहे अधिक 5 अंकीय भाषेत हे बरोबर 165 परत करेल हे पायथोन मध्ये कसे कार्य करते आंतरिकरित्या जर आपल्याला असेच एखादे फंक्शन लिहायचे असेल तर आपण ते लिहू शकाल म्हणून आपण आर्ग्युमेंट प्रदान करता आणि ज्या आर्ग्युमेंट साठी आपल्याला पर्यायी डीफॉल्ट आर्ग्युमेंट हवा असेल त्याकरिता आपण फंक्शन परिभाषेमध्ये व्हॅल्यू प्रदान करता म्हणून ही परिभाषा काय म्हणते आहे की इंट 2 आर्ग्युमेंटस घेतो s आणि b आणि b ला 10 असे गृहीत धरले जाते आणि म्हणून हे वैकल्पिक आहे जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या स्थानाचे आर्ग्युमेंट वगळले तर ते आपोआप 10 व्हॅल्यू घेईल नाहीतर ते फंक्शन कॉल ने प्रदान केलेली व्हॅल्यू घेईल डिफॉल्ट व्हॅल्यू हे फंक्शनच्या परिभाषेत दिलेले आहे आणि जर ते मापदंड वगळले तर त्या जागी डिफॉल्ट व्हॅल्यू घेतल्या जाईल पण एक गोष्ट लक्षात असू द्या की हे डिफॉल्ट व्हॅल्यू असे उपलब्ध असते जेव्हा फंक्शनची परिभाषा केली जाते हे असे काहीतरी नाही की जे मोजल्या जाऊ शकते जेव्हा फंक्शन कॉल केल्या जाते म्हणून आपण वेगळे फंक्शन बघितले जसे की क्विक सॉर्टआणि मर्ज सॉर्ट आणि बायनरी सर्चजिथे आपल्याला ऍरे समवेत प्रारंभिक आणि अंतिम स्थाना सह जाणे भाग पडले आता हे मध्यवर्ती कॉल साठी ठीक आहे पण जेव्हा आपल्याला प्रत्यक्षरीत्या लिस्ट ची क्रमवारी लावायची असते प्रथमतः आपण नेहमी लक्षात ठेवावे की आपण त्यास शून्य आणि लिस्ट च्या लांबीनुसार कॉल करणार आहोत म्हणून असे म्हणणे मोहक ठरेल कीआपण फंक्शनला जसेकाही परिभाषित करताना प्रारंभिक ऍरे a यास प्रथम आर्ग्युमेंट आणि नंतर डिफॉल्टनुसार डावी सीमा रेषा शून्य घेतो जे ठीक आहे आणि उजवी सीमा रेषा a ची लांबी असते पण अडचण अशी आहे की हे प्रमाण जसे की A ची लांबी A वरच अवलंबून आहे म्हणून जेव्हा फंक्शन परिभाषित केले जाते तिथे A साठी व्हॅल्यू असू पण शकते आणि नसू पण शकते आणि A साठी तुम्ही जी काही व्हॅल्यू निवडली आहे जर तिथे एक आहे ती लांबी डिफॉल्ट नुसार घेतली जाईल ती प्रत्येक वेळी क्विकसॉर्ट ला कॉल केल्यास गतिकरित्या मोजली जाणार नाही म्हणून हे काम करणार नाही बरोबर म्हणून जेव्हा तुमच्याकडे डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेतडिफॉल्ट व्हॅल्यू या स्थिर व्हॅल्यू असतात जेव्हा परिभाषा प्रथम वाचली जाते तेव्हा त्या निश्चित केल्या जातात तेव्हा नाही जेव्हा त्या अमलात आणल्या जातात इथे एक साधा नमुना आहे समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे ज्याला abcd आर्ग्युमेंटस आहे आणि आपल्याजवळ c ची डिफॉल्ट व्हॅल्यू 14 आहे आणि d ची डिफॉल्ट व्हॅल्यू 22 आहे तर जर तुम्ही फक्त दोन आर्ग्युमेंटसला कॉल केले आहेतर हे a आणि b सोबत संबंधित राहील आणि याचा अर्थ f 1213 असा परिभाषित होईल आणि गहाळ आर्ग्युमेंट c आणि d साठी तुम्हाला डिफॉल्टस 14 आणि 22 मिळेल दुसरीकडे तुम्ही तीन आर्ग्युमेंटस देऊ शकता या बाबींमध्ये a 13 होते b 12 होते जसे यापूर्वी आणि c 16 होतेपण d अनिर्दिष्ट राहील म्हणून ते डिफॉल्ट व्हॅल्यू घेईल याचा अर्थ f सोबत 131216 आणि डिफॉल्ट व्हॅल्यू 22 आहे तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यूज स्थितीनुसार दिल्या जातात या फंक्शनमध्ये असे म्हणण्याचा कोणताही मार्ग नाही की d साठी 16 दिले गेले पाहिजे आणि मला c साठी डिफॉल्ट व्हॅल्यू हवी आहे तुम्ही फक्त स्थितीनुसारच शेवटच्या स्थानापासून व्हॅल्यू टाकू शकता म्हणून जर माझ्याकडे 2 डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेतआणि जर मला फक्त दुसरी व्हॅल्यू निर्दिष्ट करायची असेल हे शक्य नाहीमला हे फंक्शन पुन्हा क्रमात लावण्यासाठी परत परिभाषित करावे लागेल म्हणून तुम्ही ही खात्री केली पाहिजे की जेव्हा तुम्ही ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूज उपयोगात घेता त्या शेवटच्या स्थानी येतात आणि त्या स्थितीनुसार ओळखल्या जातात आणि त्यांना मिसळू नका आणि तुम्ही स्वतःला या गोष्टींना स्वैर रीतीने एकत्रित करून गोंधळून जाऊ नका म्हणून आर्ग्युमेंटस चा क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे एका फंक्शनची परिभाषा त्या फंक्शन च्या बॉडी सोबत असलेल्या नावाशी संबंधित असते हे असे म्हणण्यासारखे आहे f या नावाचा अर्थ फंक्शन असा आहे जे की काही आर्ग्युमेंटस घेते आणि काहीतरी करते अशा बऱ्याच प्रकारे पायथोन याचा अर्थ इतर काही व्हॅल्यूज ला नाव प्रदान करते उदाहरणार्थ ही व्हॅल्यू सशर्त वेगवेगळ्या प्रकारेअनेक प्रकारे परिभाषित केली जाऊ शकते तुम्ही जसे पुढे जाता एक फंक्शन पुन्हा परिभाषित करू शकता किंवा मोजणीची प्रक्रिया कशी पुढे जाते यावर देखील तुम्ही फंक्शन परिभाषित करू शकता इथे सशर्त परिभाषेचे उदाहरण आहे तुमच्याकडे एक कंडिशन आहे जर ती सत्य आहे तर तुम्ही f ची एका प्रकारे व्याख्या करता अन्यथा दुसऱ्या प्रकारे याची व्याख्या करता येते म्हणून जेव्हा ही व्याख्या कार्यान्वित झाली तेव्हा यापैकी कोणत्या परिस्थिती चे आयोजन केले गेले यावरून नंतर f ची व्हॅल्यू वेगळी असेल आता याला असे नाही म्हणता येणार की ही गोष्ट आपण इच्छेने करत आहोत कारण f काय करत आहे याबाबतीत तुमचा गोंधळ उडेल पण अशा काही परिस्थिती आहे जिथे तुम्ही f ला एका मार्गाने लिहू शकता किंवा दुसरा मार्ग मोजणी कशाप्रकारे चालणार आहे यावर अवलंबून असेल आणि पायथोन तुम्हाला असे करण्याची परवानगी देते संभवतः पायथोन चे प्रास्ताविक घेताना हे इतके कामाचे नाही पण हे जाणणे महत्त्वाचे आहे की अशी शक्यता अस्तित्वात आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता आणि पुढे जाऊन f पुन्हा परिभाषित करू शकता आणखी गोष्ट तुम्ही पायथोन मध्ये करू शकताजी तुम्हाला विचित्र वाटेलती म्हणजे तुम्ही एक अस्तित्वात असलेले फंक्शन घेऊ शकता आणि त्याला नवीन नाव मॅप करू शकता म्हणून आपण एक फंक्शन f परिभाषित करू शकतो जसे कीआपण म्हटले f नावाशी संबंधित या फंक्शनची बॉडी नंतरच्या टप्प्यावर आपण g बरोबर f असे म्हणू शकतो आणि आता याचा अर्थ काय आहे आपण g चे ab c चा उपयोग करू शकतो आणि त्याचा अर्थ f च्या a b c सारखाच असणार म्हणून जर तुम्ही g फंक्शन मध्ये उपयोगात आणत आहात हे a सारखेच फंक्शन वापरेल जसे की एक लिस्ट दुसऱ्या लिस्ट ला आणि एक डिक्शनरी दुसऱ्या डिक्शनरी ला सोपविण्या सारखे आहे आणि असे काही आता आपण हे का करू इच्छिता तर एक सोयीचा मार्ग म्हणजे आपण हे करू शकता ही सुविधा म्हणजे एखाद्या फंक्शनला दुसरे फंक्शन पाठवणे समजा आपण दिले गेलेले फंक्शन f त्याच्या आर्ग्युमेंट ला n वेळा लागू करू इच्छिता तरआपण यासारखे एक जेनेरिक फंक्शन लिहू शकता ज्याला अप्लाय म्हणतात जे तीन आर्ग्युमेंटस घेते पहिले फंक्शन आहे दुसरे आर्ग्युमेंट आहे आणि तिसरे पुनरावृत्ती होण्याची संख्या म्हणून आपण तुम्ही दिलेल्या व्हॅल्यू पासून सुरुवात करुया आणि तुम्ही बऱ्याच वेळा विचारले तुम्ही फंक्शन f ची पुनरावृत्ती चालू ठेवता म्हणून चला आपण ठोस उदाहरण पाहू या समजा आपण x चे वर्ग काढण्याचे फंक्शन परिभाषित केले आहेजे x गुणिले x परत करेल आणि आता आपण म्हणू शकतो व्हॅल्यू 5 ला दोन वेळा वर्ग लागू करा म्हणून याचा अर्थ असा आहे 5 ला वर्ग लागू करणे आणि नंतर त्याचा वर्ग घेणे म्हणून दोन वेळा वर्ग काढा म्हणजे तुम्हाला 5 चा वर्ग 25 मिळाला25 चा वर्ग 625 मिळाला म्हणून इथे काय घडले की वर्ग यास f नियुक्त केले 5 x ला नियुक्त केला आणि 2 n ला नियुक्त केला हे असेच आपण या पण आधी म्हटले होते जसे f च्या बरोबरीला वर्ग आहे म्हणून याला आपण असे म्हणण्यास समर्थ होऊ शकतो की एक फंक्शनचे नाव दुसऱ्या फंक्शनला देणे उपयुक्त ठरले आहे कारणते आपल्याला फंक्शन्स एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी पोहोचविण्यास परवानगी देते आणि त्या फंक्शन ची कोणतीही पूर्व माहिती न घेता त्या फंक्शनमध्ये दुसरे फंक्शन कार्यान्वित करते याचा एक व्यवहारिक उपयोग सॉर्ट सारखे फंक्शन सानुकूलित करणे आहे काहीवेळा आपल्याला विभिन्न निकषांवर आधारित व्हॅल्यूज ची क्रमवारी लावण्याची आवश्यकता असते म्हणून आपल्याकडे एक एबस्ट्रक्ट कम्पेअर फंक्शन असेल जे आपल्याला वजा 1 असे परत करेल जर पहिला आर्ग्युमेंट लहान असेल जर दोन्ही आर्ग्युमेंटस समान असतील तर शून्य मिळेल आणि जर पहिला आर्ग्युमेंट दुसऱ्यापेक्षा मोठा असेल तर प्लस 1 परत देईल म्हणून जेव्हा स्ट्रिंगज़ची तुलना करायची आहे आपल्याजवळ मनात स्ट्रिंगज़ ची तुलना करण्याचे दोन वेगळे मार्ग आहेत आणि आपण ते वेगळेपण तपासू या जेव्हा आपण या स्ट्रिंगज़ ना वेगळ्या प्रकारे क्रमवारीत लावणार आहोत आपल्याकडे एक क्रमवारी आहे ज्यामध्ये आपण स्ट्रिंगज़ ची तुलना डिक्शनरी च्या क्रमाने करणार आहोत म्हणून स्ट्रिंग ab च्या आधी aab येईल कारण द्वितीय स्थानावर उपस्थित असलेला a हा b पेक्षा लहान आहे म्हणून हे वजा एक असा परिणाम देईल कारण प्रथम आर्ग्युमेंट हे द्वितीय आर्ग्युमेंटपेक्षा लहान आहे दुसरीकडे आपल्याला जर स्ट्रिंगज़ ची लांबी अनुसार तुलना करायची असेल तरअसेच आर्ग्युमेंट आपल्याला प्लस 1 देईल कारण aab लांबी तीन आहे आणि ती ab पेक्षा जास्त आहे म्हणून आपण एक सॉर्ट फंक्शन लिहू शकतो जे एक लिस्टआणि द्वितीय आर्ग्युमेंट घेतेजे हे दर्शवते की लिस्टमधील नोंदींची तुलना कशी करता येईल सॉर्ट फंक्शनला स्वतःला हेसुद्धा ठाऊक नसते की आपल्या लिस्ट मध्ये काय घटक आहेत जेव्हा केव्हा त्याला अनियंत्रित व्हॅल्यूज ची लिस्ट दिली जाते तेव्हा हे पण सांगितले जाते की त्याची तुलना कशी करायची आहे म्हणून हे सर्व असे करण्याची गरज आहे की या फंक्शनला दोन व्हॅल्यूज लागू करा आणि तपासा जर त्याचे उत्तर 1 0 किंवा प्लस 1 आहे आणि त्याचा अर्थ त्याहून कमी समान किंवा त्याहून जास्त असा असेल जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यास आधीच्या वैशिष्ट्यांसह एकत्रित करू शकता म्हणजेच तुम्ही त्याला डिफॉल्ट फंक्शन देऊ शकता जर तुम्ही सॉर्ट फंक्शन निर्दिष्ट केले नसेल तर कदाचित सॉर्ट फंक्शन एक निहित फंक्शन चा वापर करेल अन्यथा ते कम्पॅरिझन फंक्शन जे तुम्ही प्रदान केले आहे त्याचा वापर करेल थोडक्यात फंक्शन परिभाषा ही नावास दिल्या गेलेल्या व्हॅल्यूज प्रमाणे वर्तन करते तुम्ही फंक्शनला नवीन परिभाषा पुन्हा देऊ शकता तुम्ही ही त्याची सशर्त व्याख्या करू शकता आणि असे काही निर्णायकपणे तुम्ही एक फंक्शन चा वापर करू शकता आणि त्याचा एक मुद्दा बनवू शकता नाव हे दुसऱ्या फंक्शन कडे बोट दाखवते आणि जेव्हा आपण एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला प्रदान करतो तेव्हा हे निहित पणे उपयोग केले जाते आणि सॉर्टिंग सारख्या परिस्थितीत तुम्ही सॉर्टिंग ला कम्पॅरिझन फंक्शन प्रदान करता जे व्हॅल्यूज ला क्रम लावण्यासाठी योग्य आहे आणि सॉर्टिंग ला अधिक लवचिक बनवते